आपण या डेटा समीकरणाकडे पाहूया तर या इन्व्हर्स समस्येमध्ये कोणती सर्व आव्हाने आहेत तर हे डेटा समीकरण एस मोजमापांना इच्छित पॅरामीटर शी जोडत आहे आपण ते पाहिले आहे आता एस अर्थातच स्वतःच येत नाही त्याच्या सोबत काय येते नॉइज बरोबर तर एसएक्चुअल मध्ये आदर्श मोजमाप आणि नॉइज आहे तर अर्थातच मी म्हणू शकत नाही ही एक वास्तविक जीवनाची समस्या आहे अँटीना आहे रिसीव्हर वर थोडा नॉइज होईल जेणेकरून आपल्याला ध्वनी दूषित मोजमाप मिळेल परंतु कोणत्याही अभियांत्रिकी समस्येमध्ये हे आव्हान असेल अशी आमची अपेक्षा आहे अजून काय तर काय होते ते मला ही समस्या सोडवायची आहे तर अर्गमिन म्हणजे असा एक्स हा या एक्सप्रेशन चा किमान देतो आणि तो माझा उपाय आहे तर आपण जादूने असे समजू की काही दैवी संकेत आले आणि त्याने हे यू चे मूल्य दिले आपण गृहित धरू की हे वास्तववादी नाही परंतु याबद्दल आपल्याकडे परिपूर्ण ज्ञान असले तरीही आपण गृहित धरू समस्या काय आहे तर आम्ही हाच भाग ज्याची आम्ही आधीच चर्चा केली आहे की कमी निश्चित केलेल्या प्रणाली मध्ये अनंत उत्तरे असतील तर अशी आणखी काही माहिती आहे जी अनंत कमी करण्यासाठी देणे आहे आवश्यक आहे तर लिनिअर बीजगणितामध्ये मी काय करू शकतो की जर मला एक समीकरणात्मक प्रणाली दिली गेली असेल तर मी फक्त असे घोषित करू की मी काहीही करू शकत नाही किंवा मी अजूनही काही करण्याचा प्रयत्न करू आपण सर्वानी सुडो इन्व्हर्स शब्द ऐकला असेल बरोबर मी चौरस नसलेल्या मॅट्रिक्स साठी सुडो इन्व्हर्स अस्तित्वात आहे सुडो इन्व्हर्स चा गुणधर्म काय आहे उदाहरणार्थ समीकरणांच्या कमी निश्चित केलेल्या प्रणाली मध्ये मी सुडो इन्व्हर्स लिहू शकतो आणि एक्स आणि एक्स साठी काही उपाय शोधू शकतो त्याकडे कमी निश्चित केलेल्या प्रणालीचा कोणता गुणधर्म आहे तर तुमच्यातील ज्यांना लिनिअर बीजगणित आठवते सुडो इन्व्हर्स हा एक उपाय होता ज्याचे मूळपासून अंतर किमान होते विद्यार्थी कमीतकमी उपाय नसलेले बरोबर कमीतकमी विद्यार्थी उपाय नसलेले उपाय नसलेले परंतु ते कोणते नॉर्महोते युक्लिडिन चे नॉर्म बरोबर २ नॉर्म विद्यार्थी२ नॉर्म २ नॉर्म तर त्यात किमान २ नॉर्महोते मी जर सुडो इन्व्हर्स वापरत असेल तर मी मुळात सांगत आहे की मला किमान २ नॉर्मउपाय द्या एकसारखेच विधान होते स्पार्स उपाय म्हणून ओळखल्या जाणार्या गोष्टींसाठी ते काही प्रेरणा असू शकतात मग मी तुम्हाला एक प्रेरणा देईन की आम्हाला स्पार्स उपाय कशासाठी पाहिजे आणि ते स्पार्स उपाय म्हणजे २२ नॉर्म ऐवजी कमीतकमी १ नॉर्म लादून २ नॉर्म ऐवजी किमान १ नॉर्म विद्यार्थीः कमीतकमी उर्जा किमान असते कमीतकमी उर्जा किमान २ नॉर्म असते आणि विरळपणा तर विरळपणा म्हणजे काय बर्याच नोंदी शून्य आहेत फारच कमी नोंदी शून्येतर आहेत तर आपल्याला आश्चर्य वाटेल की हा एक उपाय का असावा मला याची जाहिरात करावीशी का वाटली याबद्दल आपण चर्चा करू तर जर आपण फक्त एका सेकंदासाठी असे गृहित धरू की मला किमान १ नॉर्म पाहिजे तर पुढील स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला सांगेन की १ नॉर्मएक चांगली कल्पना का आहे परंतु असे म्हणूया की मला किमान १ नॉर्म पाहिजे मग ही ऑप्टिमायझेशन समस्या अशा प्रकारे सुधारते की मला फक्त अंतर किंवा पूर्वानुमान आणि मापन यातील फरक कमी करायचा नाही हे माझे मापन आहे आणि हे माझे पूर्वानुमान आहे मला फक्त हे कमीतकमी नको आहे परंतु १ नॉर्म किमान असावा अशी माझी इच्छा आहे आणि बीटा हे काही कमालीचा पॅरामीटर आहे जो मी संख्यात्मक पद्धतीने ठरवेन तर मी माझा आदर्श उपाय म्हणजे काय एक जो या दोघांना कमी करतो उपायांच्या या अनंततेमधून मला तो उपाय पाहिजे जो हे कमी करते आणि इन्व्हर्स समस्यांच्या भाषेत या किंवा अगदी आकडेवारीला या अधिक माहिती जोडण्याला रेग्युलरायझेशन असे म्हणतात जो त्याकरिता तांत्रिक शब्द आहे म्हणून मी अधिक माहिती देऊन माझे उपाय नियमित केले आहे आणि अधिक माहिती काय आहे किमान १ नॉर्म किमान २ नॉर्म काहीतरी वेगळंच आहे हे माझ्यावर अवलंबून आहे विद्यार्थी सर तुम्ही असे कसे म्हणता संदर्भ वेळ 0४२७ होय मग हे वास्तवाशी का संबंधित असावे हा प्रश्न योग्य आहे स्तनाच्या कर्करोग इमेजिंग समस्येच्या माझ्या उपायांत कमीतकमी १ नॉर्म का असावा तर आता आपण पाहू तर आपण काय करू आपण फक्त १ नॉर्म विरुद्ध २ नॉर्म चे गुणधर्म पाहू आणि नंतर १ नॉर्म एक चांगली कल्पना का आहे हे प्रवृत्त करू तर मी शोधलेले अनंत उपाय कमी निश्चित होते तर दोन स्वतंत्र प्रकरणे पाहू तर इथे ही प्रकरण आहे जीथे माझ्याकडे हि निळी रेषा आहे तर दोन व्हेरिएबल्स एक समीकरण ही सर्वात सोपी गोष्ट आपण पाहू शकू दोन व्हेरिएबल्समधील एक समीकरण रेषा काय आहे ती तुझी निळी रेषा आहे तर मी डेटा समीकरण वर कॉल करीत आहे ठीक आहे आणि जर मला किमान पाहिजे असेल ते म्हणजेच किमान ऊर्जा तर मी काय करावे तर या लाल तुटक रेषा या सर्व स्थिर २ नॉर्मची वर्तुळे आहेत ५ आहे बरोबर हे ० ५ त्रिज्या आहे म्हणून मी डेटा समीकरणास स्पर्श करेपर्यंत मी हे वाढवत आहे तर जेव्हा मी हे स्पर्श करतो तेव्हा काय होत आहे या क्षणी डेटा समीकरणाचे समाधान होते कारण डेटा ओळीवर आहे याचा अर्थ असा की मला मिळाले आहे खूप चांगले आणि त्याच वेळी मी असे म्हणू शकतो का कि सर्व शक्य उपायांपैकी या उपायात कमीतकमी उर्जा आहे हो बरोबर कारण हे तिथे फक्त टॅंजंट आहे तर मी म्हणतो खूप चांगले की हे माझे किमान उर्जा समाधान आहे परंतु आता जेव्हा मी येथे उत्तर पाहतो तर चे काही शून्येतर आहे आणिचे काही शून्येतर आहे म्हणून काही प्रमाणात ते पसरले आहे आता जेव्हा मी कमीतकमी १ नॉर्म कडे पाहतो तर हे पूर्वीसारखे माझे डेटा समीकरण आहे या डेटा समीकरणात मी काय करीत आहे मी आता प्लॉट करीत आहे की हे स्थिर १ नॉर्म उपाय आहेत कारण स्थिर १ नॉर्मसाठी लोकस काय आहे मी नॉर्म कसे परिभाषित करू नार्म बरोबर ही बेरीज आहे तर वरच्या क्वाड्रंट मध्ये हे समीकरण काय असेल बरोबर तर ती फक्त एक रेषा आहे तर ही सर्व समांतर रेषा आहेत जी १ नॉर्मच्या मूल्यात विस्तारित होत आहेत आता या निळ्या रेषावर मी जितके लवकर धडकू शकतो ते येथे आहे तर येथे हा बिंदु डेटा समीकरणाचे समाधान करतो कारण तो निळ्या रेषेवर आहे आणि सर्व संभाव्य सर्व शक्य उपायांपैकी यात १ नॉर्म आहे आता या उपायांचे स्वरूप पहा येथे आपण हे पाहू शकता की या चे शून्येतर मूल्य आहे आणि चे मूल्य 0 आहे बरोबर तर या खेळण्यातील उदाहरणात हा एक स्पार्स उपाय आहे कारण एक नोंद 0 आहे जर मी ही कल्पना अनेक आयामांपर्यंत विस्तारित केली तर हा हायपर प्लेन केवळ काही अक्षांवर स्पर्श करेल तर त्या दरम्यान कुठेतरी स्पर्श करणार नाही तर माझे समाधान विरळ होईल तर कमीतकमी नॉर्म ठेवले तर ज्यामध्ये विरळता आहे अशा उपायास प्रोत्साहन देते म्हणून हे अगदी स्पष्ट आहे जसे मी मागील स्लाइडमध्ये असताना जेव्हा मी म्हटले होते की १ नॉर्म लादणे मला एक विरळ समाधान देते जे का केले जाते हे आपल्याला माहित आहे आणि ते भूमिती आहे आता आपण गंभीर प्रश्नाकडे पाहूया माझे वास्तव विरळ निराकरण का असले पाहिजे तर इथे सिग्नल प्रोसेसिंग ची थोडीशी प्रक्रिया आहे जी बघीतली पाहिजे ठीक आहे तर आम्ही नैसर्गिक प्रतिमा बघणार आहे आणि सिग्नल प्रोसेसिंग किंवा डीएसपी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आधारावर पाहिले होते तर तेथे वेव्हलेट बेस डिस्क्रिट कोसाइन बेसिस फूरियर ट्रान्सफॉर्म बेसिस असे अनेक बेसेस आहेत आणि मी एक नैसर्गिक प्रतिमा पाहणार आहे मांजर ही एक नैसर्गिक वस्तू आहे म्हणूनच स्तनाच्या ऊतींचे आडवा छेद देखील आहे तर येथे हे मूळ चित्र आहे वर डावीकडे हे मूळ आहे ज्यात जवळजवळ ४६000 पिक्सल आहेत तर पिक्सेल डोमेनमध्ये या चित्राचे योग्य प्रतिनिधित्व करण्यासाठी मला सध्या ४६000 संख्या आवश्यक आहेत जर मी डाऊबचीज ४ वेव्हलेट बेसिस म्हणून वापरला तो काय आहे हे आम्हाला माहित नाही परंतु हा एक प्रकारचा ऑर्थोगोनल बेसिसआहे या ऑर्थोगोनल बेसिसवर जर मी कॉइफिसिएंट मधला केवळ एक चतुर्थांश भाग ठेवतो तर मला ते मिळते आपण या दोघांमध्ये काही फरक पाहू शकता उघड्या डोळ्याने या दोन प्रतिमांमध्ये फरक सांगणे जवळजवळ अशक्य परंतु मी काय केले आहे ४६000 अधिक कॉइफिसिएंट मधला केवळ एक चतुर्थांश भाग ठेवला आहे तर फक्त १0000 कॉइफिसिएंटची आवश्यकता होती नंतर मला थोडासा लोभी झालो मिळाले या वेव्हलेट डोमेनमध्ये मी थोडे अधिक ऑप्टिमायझेशन केले आणि मी फक्त ७ टक्के कॉइफिसिएंट पाहतो आता मी पाहू शकतो की हे थोडेसे उग्र आहे परंतु मी हे स्पष्टपणे सांगू शकतो की ही मांजर आहे मी तुम्हाला सांगू शकतो की डोळे कोठे आहेत कोठे कान आहेत वगैरे परंतु माझे किती कॉइफिसिएंट बरोबर ठेवले आहेत अंदाजे ३000 कॉइफिसिएंट म्हणून मी जेव्हा ४0000 पासून सुरुवात केली तेव्हा मी खाली ३000 कॉइफिसिएंटकडे आलो मग मी आणखी लोभी झालो मी म्हटलं आहे की मी फक्त दोन टक्के कॉइफिसिएंटठेवू शकतो जेव्हा मी केवळ २ टक्के कॉइफिसिएंट ठेवतो तेव्हा हे फारच उग्र असते परंतु जर मला असे वाटले की डोळे कोठे आहेत असा प्रश्न तर मी अद्याप या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो जर माझा प्रश्न किती मिशीचे केस किती आहेत असेल तर मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही बरोबर तर हे एक खूप चांगली प्रेरणा आहे जर इमेजिंग डोमेनकडे पाहण्याऐवजी पिक्सेल डोमेन ज्याला ४६000 संख्या आवश्यक आहेत जर मी त्याचे लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन केले तर तर लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन एक वेव्हलेट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेलिनिअर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे साध्या मॅट्रिक्स द्वारे दर्शविले जाऊ शकते मी योग्य मॅट्रिक्स निवडल्यास मी केवळ २ टक्के कॉइफिसिएंटसह करू शकतो तर यापैकी २ टक्के अंदाजे किती होणार आहे विद्यार्थीः १000 पेक्षा कमी १000 पेक्षा कमी ८00 किंवा जे काही होय हे ९00 किंवा ९00 संख्या असलेले असे काहीतरी आहे जेणेकरून मी एक चांगला उपाय मिळवू शकेन ते खूप चांगले आहे बरोबर आणि जेव्हा मी २ टक्के कॉइफिसिएंट ठेवतो तेव्हा उर्वरित ९८ टक्के चे काय करावे मी त्यांना 0 वर सेट केले आहे तर वेव्हलेट डोमेन मध्ये ही प्रतिमा विरळ आहे फारच विरळ आहे फक्त २ टक्के १00 पैकी २ शून्येतर बाकी सर्व शून्य आहेत तर काय परंतु माझा अर्थ असा आहे की मी या ठिकाणी प्राधान्य माहिती वापरत आहे मी प्राधान्य माहिती वापरत आहे की स्तनाच्या ऊतींचे आडवा छेद एक नैसर्गिक प्रतिमा आहे मला माहित आहे मी अनुभवी आहे हे पाहिले आहे की वेव्हलेट डोमेन मध्ये डिस्क्रिट कोसाइन डोमेन मध्ये नैसर्गिक प्रतिमा विरळ आहेत तर हे आहे की मी वेव्हलेट डोमेन मध्ये प्राधान्यभूत माहिती वापरत आहे आणि समस्या सोडवत आहे कारण तेथे व्हेरिएबल्स बरेच कमी आहेत होय दुसरी महान गोष्ट अशी आहे की कोणते कॉइफिसिएंटशून्य आहेत हे जाणून घेण्याची गरज नाही जेव्हा मी कमीतकमी १ नॉर्म उपाय सोडवितो तेव्हा सोडवणाऱ्याला हे कॉइफिसिएंटशून्य असणार आहेत हे मी सांगण्याची गरज नाही ते कोणत्या संख्या आहेत हे शोधून काढू शकतात तर उदाहरणार्थ ही मूळ प्रतिमा आहे यालाच स्तर १ वेव्हलेट डीकॉम्पोजिशन म्हणतात ही स्तर २ वेव्हलेट डीकॉम्पोजिशन हेच घडले आहे म्हणजे वेगळे वेव्हलेट ट्रान्सफॉर्म नसल्यास वेव्हलेटचे रूपांतर वेगवेगळ्या स्तरावर होते म्हणून हे स्तर १ स्तर २ आणि स्तर ३ तर ते सर्व संबंधित आहेत ते असंबंधित नाहीत तर जर आपण वेव्हलेट ट्रान्सफॉर्मच्या सिद्धांताचा अभ्यास केला तर आपल्याला हे समजेल की ते कसे संबंधित आहेत आपण आणखी जाऊ शकता आपल्याला ३ वर थांबायचे नाही तर हे असे क्षेत्र आहे जेथे या समस्यांचा अभ्यास केला जातो हे कॉम्पॅरेसिव्ह सेन्सिंगचे क्षेत्र आहे तर कॉम्पॅरेसिव्ह सेन्सिंग म्हणजे मी कमी नमुने असलेल्या डेटा मधून विरळ उपाय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्याकडे कमी नमुने असलेला डेटा आहे आणि मला असे काहीतरी हवे आहे जे उपाय पुनर्प्राप्त करू शकेल तर आता आपण आणखी काही मुद्दे पाहू तर का तर किमान १ १ म्हणजे काय आम्ही येथे परत गेल्यावर कमीतकमी १ म्हणजे विरळ मला आधीपासूनच माहित आहे की वेव्हलेट डोमेनमध्ये माझा ऑब्जेक्ट विरळ होणार आहे म्हणूनच मी माझी समस्या सोडवणार आहे आणि किमान १ १ नॉर्म अंमलबजावणी करणार आहे तर मला माहित आहे की मला एक अर्थपूर्ण उपाय मिळेल हे तर्कशास्त्र आहे तर ही एक समस्या होती म्हणजे आतापर्यंत आम्ही जे चर्चा केली ती म्हणजे पुरेशी माहिती नसणे योग्य माहिती नसणे यासाठी एक तांत्रिक शब्द आहे तो म्हणजे दुर्दैवी तर इन्व्हर्स समस्या दुर्दैवी आहे आपल्याकडे पुरेशी माहिती नाही मला अतिरिक्त प्राथमिक माहिती द्यायची आहे ते विरळ आहे हा बॅन्ड मर्यादित आहे ही आणि ती सर्व आहे ही एक प्राथमिक माहिती आहे आपण ज्या दुसर्या समस्येबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे नॉन लिनिअरिटी ची समस्या तर आतापर्यंत आम्ही असे गृहीत धरले की हे फील्ड म्हणजे काय आम्ही म्हटले होते की जादूने कोणीतरी ते मला दिले आहे आणि आम्ही फक्त १ नॉर्म किंवा २ नॉर्म गोष्टीबद्दल चिंता करीत होतो आता आपण वास्तविक जीवनाकडे परत येऊ जिथे हे देखील माहित नाही तर या समस्येमध्ये हे आरएक्स नियमित आहे हे २ नॉर्म असू शकते हे १ नॉर्म असू शकते हे वेव्हलेट असू शकते काहीतरी असू शकते जे काही ठीक आहे तर आपण तपशील सोडू द्या परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की माहित नाही अद्याप आपण त्या समस्येवर आलो नाही तर येथे काय होते ते पाहूया तर तुम्ही म्हणू शकाल की माहित नाही काहीच हरकत नाही माझ्याकडे असे स्टेट समीकरण आहे जे मला म्हणाले की या मॅट्रिक्स च्या वापरामध्ये काही संबंध आहे तर जर तुम्ही मला ई दिले आणि जर तुम्ही मला दिले तर एक्स मी चा अंदाज बांधू शकतो आणि तो मी येथे घेऊ आणि येथे ठेवू शकतो मी ते करू शकतो तर मग या समस्येचे निराकरण करण्याचे धोरण काय असू शकते एक्स साठी काही अंदाज लावण्या पासून सुरवात करा ते या समीकरणात घाला यू मिळवा तिथून पुढे यू या समीकरणात टाका आणि मग पूर्ण झाले की मी हे सोडवू शकेन केवळ एका व्हेरिएबल एक्स मधली ही समस्या बनते वाजवी वाटते मला ते करता आले आणि मी असे केले तर त्याचे नाव आहे ८० च्या उत्तरार्धात ९० च्या सुरवातीला ज्याचा शोध लागला त्याला बॉर्न इटिरेटिव्ह मेथड म्हणतात अशा इटिरेटिव्ह मेथड एक्सच्या अंदाजासह प्रारंभ होते नंतर यू फॉर्मची गणना करते ते यू त्या डेटा समीकरणात ठेवते आणि मला एक्स देते विद्यार्थी एक गोष्ट कोणती हो विद्यार्थीः हा छोटा एक्स काय आहे हे एक्स विद्यार्थीः कारण आर्गमिन अर माझ्या मिनिमायझेशनचे व्हेरिएबल काय आहे एक्स ते आर्गमिनच्या खाली लिहिलेले आहे विद्यार्थी परमिटिव्हिटी एक्स कॉन्ट्रास्ट आहे परमिटिव्हिटी ऋण १ परमिटिव्हिटी ऋण १ सर्वत्र आढळते तर मी त्यास व्हेरिएबल एक्स म्हटले काहीतरी ऋण १ लिहिण्याऐवजी आणि म्हणूनच एक्स बरोबर तर ही बॉर्न इटिरेटिव्ह मेथड होती आता मी काटेकोरपणे बोलतो जेव्हा मी ही समस्या कमी करायला जाईन तेव्हा तुमच्यातील ज्यांनी थोडेसे ऑप्टिमायझेशन केले आहे तुम्हाला हे माहित असावे की मी हे कसे कमी करेल ऑप्टिमायझेशन विसरून जा मी तुम्हाला १ व्हेरिएबल मधले एक फंक्शन देतो आणि मी तुम्हाला मिनीमा शोधायला सांगतो तुम्ही काय कराल विद्यार्थीः डिफरन्शियेट करू आम्ही डिफरन्शियेट करू ऑप्टिमायझेशन मध्ये कल्पित भाषेत आपण काय कराल विद्यार्थीः ग्रेडियंट तुम्हाला ग्रेडियंट सापडला मुळात कल्पना डिफरन्शियेशन ची आहे आता इथे हा ऑब्जेक्ट यू आहे आपण काय करीत आहोत एक्सच्या प्राथमिक अंदाजानुसार आपण काही मूल्य बदलत आहोत जे आपण करत आहोत मी जेव्हा डेरिव्हेटीव्ह घ्यायला जातो तेव्हा आपण यू स्थिर ठेवत आहे किंवा ते स्थिर संख्या आहे तर मी यूचे एक्सच्या संदर्भात डेरिव्हेटीव्ह घेऊ शकत नाहीपण प्रत्यक्षात तो यू आहे एक्सचे एक फंक्शन आणि ते फंक्शन येथे आहे तर आपण अत्यंत कठोर असल्यास आपण काय करावे हे मिळविण्यासाठी आपण हा यू घ्या आणि आपल्या मूळ समीकरणात ठेवा हा आपला यू आहे आता मी कुठलेही मधले व्हेरिएबल्स काढून टाकले आहेत हे फक्त एक्सचे समीकरण आहे बरोबर कारण एस म्हणजे मोजमाप आहे ज्ञात आहे ज्ञात आहे माझ्याकडे माझा एक्स येथे आहे तर हे एक अतिशय गुंतागुंतीचे दिसणारे समीकरण आहे परंतु ते एका व्हेरिएबल मधील समीकरण आहे एक अज्ञात एक व्हेरिएबल नाही एक अज्ञात एक्स विद्यार्थी आपण हे का केले अरे मी हे कर्ण म्हणून का लिहिले मी त्यात प्रवेश करू नये असे मला वाटत होते परंतु मी येथे हे लिहितो तर हे येथे Ux जे आपल्याला इंटिग्रल समीकरणात सर्वत्र दिसते तुमच्या लक्षात आले असेल तर इंटिग्रल समीकरणात वास्तविक काय होते तर ते होते बरोबर आणि नंतर येथे आणि ही संपूर्ण गोष्ट एकत्रित केली म्हणून ही गोष्ट येथे नेहमी लिनिअर बीजगणिताच्या भाषेत दिसून आली हे अगदी लिहिण्यासारखेच होते बरोबर तरहा कॉलम वेक्टर होता आता हे मी कसे लिहू एक्स आणि यू च्या स्वरूपात मी असे लिहू शकतो एक्स असे गुणिले हे मला समान देते हे 0 आहे आणि हे 0 आहे किंवा मी हे असे लिहू शकतो आणि कॉलम वेक्टर विद्यार्थीः संदर्भः वेळ १९०८ हो म्हणूनच आपल्या लक्षात आले की ते कधीकधी ते लहान एक्स असतात काहीवेळा ते एक्स असतात बरोबर म्हणून जेव्हा मी हे मोठे एक्स म्हणून लिहितो तेव्हा ते कर्ण आवृत्ती म्हणून याचा अर्थ असा आहे तर हे तुमचे मोठे एक्स यू मध्ये आणि हे आहे परंतु आपण आत्ता हे सोडवत नाही म्हणून मी ते सोडत आहे म्हणूनच ही संपूर्ण गोष्ट कर्ण बनते जे काही मला मिळते ते कॉलम वेक्टर होणार आहे मला ते कर्ण मॅट्रिक्स स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थी सर आपण एक्स चे प्रारंभिक मूल्य कसे निवडायचे एक्स चे प्रारंभिक मूल्य कसे निवडायचे सर्वात जास्त काय आहे आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करीत असल्यास आपण काय कराल विद्यार्थी १ १ १ का किंवा आपण १ करू शकता विद्यार्थीः परमिटिव्हिटीअसे असते ही एक्स परमिटिव्हिटीनाही तर कॉन्ट्रास्ट आहे विद्यार्थी कॉन्ट्रास्ट तो 0 असेल 0 विद्यार्थी 0 कॉन्ट्रास्ट विद्यार्थीः 0 कॉन्ट्रास्ट तर 0 कॉन्ट्रास्ट हा प्रत्यक्षात सर्वात लोकप्रिय प्रारंभिक अंदाज आहे आणि एक नाव आहे जे लोकप्रिय आहे त्याचे नाव आहे जे केवळ इन्व्हर्स इमेजिंग मध्येच नाही तर कण भौतिकशास्त्रात देखील सामान्य आहे त्याला बॉर्न अप्रॉक्सिमेशन म्हणतात बरोबर तर हे इंटिग्रल समीकरण क्वांटम मेकॅनिक्स मध्ये येते स्कॅटरिंग समीकरणांमध्येही येते म्हणूनच म्हणा की हे क्वांटम मेकॅनिक्स आणि भौतिकशास्त्रात जन्मलेले आहे लोक त्याला लिप्पमन श्विन्गर समीकरण म्हणतात आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स त्याला फ्रेडहोम इंटिग्रल समीकरण म्हणतात हीच गोष्ट आहे आता या समीकरणात काय अडचण आहे हे अगदी अचूक आहे म्हणून जेव्हा मी या ग्रेडियंट घेण्यास जातो तेव्हा त्यात सर्वकाही असते एक्सआहे जेथे हे समीकरण नसले पाहिजे जेथे काही काही संख्या असेल एक स्थिर तर ही दिशाभूल करणारी आहे म्हणून जर मला ग्रेडीयंट योग्यरित्या शोधायचा असेल तर मी हे समीकरण वापरावे आणि हे ग्रेडियंट शोधणे खूप कष्टाचे आहे विद्यार्थीः मग एक्स 0 का आहे प्रारंभिक अंदाजानुसार आपण जे काही हवे आहे ते निवडू शकता जे मी सामान्य आहे तेच सांगत आहे विद्यार्थीः सर एक्स बरोबर अप्सिलॉन वजा १ बरोबर हो तर जर आपण एक्स 0 निवडले तर आपण सर्वत्र निर्वात पोकळी गृहित धरत आहात आणि आपण तेथून तयार करत आहात तुम्हाला गरज नाही विद्यार्थी शेवटी पुनरावृत्ती केल्याने समान अंदाज येईल पुनरावृत्तीमुळे समान अंदाज येईल की नाही खूप चांगला प्रश्न विद्यार्थीः एखाद्या प्रमाणे या बॉर्न इटिरेटिव्ह मेथड मध्ये मी विचार करतो की मी त्याच ठिकाणी पोचणार आहे किंवा मी काय अंदाज घेतो विद्यार्थी अगदी तसे आहे हो शेवटी मला तोच एक्स मिळेल का विद्यार्थी मला असं वाटत नाही उत्तर आहे मला असे वाटत नाही उत्तर आहे विद्यार्थी मला असं वाटत नाही असा विचार करू नका आणि ते बरोबर आहे असा विचार करू नका तर मला नेमके कारण का द्यावे मला हे का सांगावे यासाठी स्लाइडवर याबद्दल पुरेशी माहिती आहे विद्यार्थी संदर्भ वेळ १२५१ अनेक अनेक म्हणून जर मी माझ्या कॉस्ट फंक्शनमध्ये असे म्हणालो की या गोष्टींमध्ये माझ्याकडे व्हेरिएबल आहे आणि माझे कॉस्ट फंक्शन एक छान परबोल असेल तर मी जिथे प्रारंभ करतो तिथे दुर्लक्ष करून मी नेहमी त्याच बिंदूवर शेवट करतो परंतु जर माझे कॉस्ट फंक्शन अनेक मिनिमा असेल तर बरोबर मग अर्थातच मी जिथून सुरुवात केली त्या गोष्टीने फरक पडतो आणि येथे या कॉस्ट फंक्शन पहा हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन परंतु एक छान परबोल बरोबर तर जिथे आपण प्रारंभ करता याने फरक पडतो तिथे ही समस्या या मुख्य समस्यांपैकी एक आहे तर आपण त्याकडे बघूया हे थोडे अधिक परिमाणात्मक असेल म्हणूनच त्यांनी आधीच सांगितले आहे की दुर्दैवाने पुरेसा डेटा नाही आणि नॉन लिनिअर कारण हे येथे समीकरण एक्स मध्ये नॉन लिनिअर आहे हीच समस्या आहे तर या नॉन लिनिअरिटी मेनीफीस्टेशनचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो हे आपण पाहू या त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला माहित आहे परंतु त्याचा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे